या इंटरएक्टिव्ह लॅब सत्रासाठी सर्व सहभागींचे हार्दिक स्वागत मी युवराजरिसर्च स्कॉलर पीएच प्रोफेसर मनु संथानम यांच्यासोबत BTCM विभागात काम करतो आज आपण काही टिकाऊपणा चाचण्या पाहणार आहोत ज्या आजकाल सामान्यपणे कार्यप्रदर्शन तपशीलामध्ये निर्दिष्ट केल्या जातात त्यामुळे ठोस तपशीलामध्ये कंप्रेसिव्ह सामर्थ्याव्यतिरिक्त या दिवसात आपल्याला काही अतिरिक्त टिकाऊपणा पॅरामीटर्स आढळतील जे निर्दिष्ट केले आहेत यापैकी आपल्याला काही प्रयोग करावे लागतील त्यामुळे प्रथम ही एक जलद क्लोराईड पेनिट्रेशन चाचणी असेल जी बांधकाम उद्योगातील सर्वात मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी आणि स्वीकारली जाणारी चाचणी असेल जरी या चाचणीतून आपल्याला कोणत्या परिमाणवाचक मापदंडाची माहिती मिळते याविषयी बरीच टीका होत असली तरी चाचणीचा अभ्यास करण्यासाठी ही चाचणी बर्यापैकी वाजवी आहे काँक्रिटच्या वेगवेगळ्या बॅचचे गुणात्मक मूल्यांकन किंवा ठराविक काँक्रीटची गुणवत्ता निश्चित करणे आणि ठराविक कालावधीत बांधकाम प्रकल्पात काँक्रीटचे निरीक्षण करणे त्यामुळे चाचणी बर्यापैकी सोपी आहे म्हणून आपल्याकडे एक मानक सेल असणे आवश्यक आहे जिथे कॉंक्रिट ठेवले जाईल म्हणून हा एक सामान्य सेल आहे जो ब्रॅश जाळीने संभाव्यतेशी जोडलेला आहे म्हणून आपल्याला आरसीपीटी सेल आणि संभाव्य पुरवठा आवश्यक आहे आणि नमुन्यातील वर्तमान प्रतिसाद रेकॉर्ड करण्यासाठी मल्टी मीटर आणि नमुना जो चाचणीसाठी वापरला जातो तो नमुना 100 मिमी सिलिंडरचा आहे आणि आपण तो सुमारे 50 मिमी इतका कापला आहे त्यामुळे नमुन्याची जाडी सुमारे 50 मिमी आहे आणि नमुना येथेच जातो म्हणून आपल्याला नमुना ठेवणे आवश्यक आहे स्क्रू घट्ट करा आणि सेलच्या बाबतीत ते दुरुस्त करा म्हणून हा नमुना आहे जो आधीपासून ठेवला आहे नमुना स्क्रूद्वारे हवाबंद ठेवला जातो आणि नंतर दोन्ही कंपार्टमेंटमध्ये 3 टक्के NaCl आणि 0 3 मोलर भरणे आवश्यक आहे NaOH आणि नंतर आपण सेलला संभाव्यतेशी जोडतो म्हणून आपण NaOH बाजू धन आणि NaCl बाजू संभाव्यतेच्या ऋणशी जोडतो तर कंपार्टमेंटची NaOH बाजू धनाशी जोडलेली असते आणि NaCl बाजू ऋणाशी जोडलेली असते आणि सुमारे 60 व्होल्टची क्षमता लागू होते म्हणून एकदा नमुना जोडला की तुम्ही काही प्रमाणात विद्युतप्रवाह पाहू शकता जे मल्टी मीटरमध्ये दिसत आहे त्यामुळे मूलत असे घडते की एकदा तुम्ही पोटेंशिअल लागू केले की क्लोराईड आयनांच्या विरुद्ध सकारात्मक संभाव्यता लागू केली जाते कारण क्लोराईड आयन ऋण चार्ज होत असल्याने आणि दोन्ही बाजूंना Na असतात ऋण चार्ज केलेले क्लोराईड आयन कॉंक्रिटकडे खेचले जातात त्यामुळे ते कॉंक्रिटच्या आत सरकते आणि धन क्षमतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि आपण विद्युत प्रवाह मोजणे सुरू करू शकतो त्यामुळे विद्युतप्रवाह मोजण्यासाठी आपण मल्टी मीटर वापरतो मल्टी मीटर थेट वीज पुरवठ्याशी जोडला जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही फक्त सर्किट खंडित करा आणि तुम्ही मल्टी मीटरमध्ये विद्युत मूल्यांमधील रीडिंग पाहण्यास प्रारंभ करेल तर मूल्ये मिलीअँपमध्ये आहेत म्हणून मूलत आपण हे मोजमाप दर 30 मिनिटांनी सुमारे 6 तासांनी घेतो आणि विद्युत प्रवाहाचा संचयी घेतो जे कॉंक्रिटमध्ये उत्तीर्ण झालेल्या शुल्काचे प्रतिनिधित्व करेल त्यामुळे शुल्क वेगवेगळ्या श्रेणींमध्ये उत्तीर्ण झाले म्हणून ASTM C1202 ने असे वर्गीकृत केले आहे की एकत्रित शुल्क पास केलेले कॉंक्रिट 4000 पेक्षा कमी चांगले आहे 2000 पेक्षा कमी ते म्हणतात की कॉंक्रिट चांगल्या दर्जाचे आहे 1000 पेक्षा कमी आहे आणि त्यात परमिएबिलिटीसाठी खूप उच्च प्रतिकार आहे आणि 100 पेक्षा कमी संचयी चार्ज उत्तीर्ण झाला आहे तरीही प्रणालीमध्ये खूप कमी परमिएबिलिटी आहे मोजमाप पूर्णपणे इलेक्ट्रिकल आहे त्यांनी कॉंक्रिटच्या गुणवत्तेचे गुणात्मक वर्गीकरण दिले आहे त्यामुळे जेव्हा तुम्हाला काँक्रीटची गुणवत्ता निर्दिष्ट करायची असेल तेव्हा बांधकाम व्यवहारात हे वाजवीपणे उपयुक्त ठरते तर उदाहरणार्थ पायाभूत सुविधा प्रकल्पांमधील बांधकाम प्रकल्पांमध्ये हे अगदी सामान्य आहे जेथे ते सागरी क्षेत्रावर किंवा समुद्रापासून 1 5 किलो मीटर अंतरावर वापरल्या जाणार्या काँक्रीटची गुणवत्ता निर्दिष्ट करू इच्छितात जेथे अत्यंत गंभीर एक्सपोजर असेल तर तुम्ही खूप कमी आरसीपीटी मूल्य कॉंक्रिटच्या स्वीकृतीसाठी मर्यादित घटक सेट करू शकता त्यामुळे या चाचणीसाठी नमुना तयार करताना तुम्हाला नमुना 50 मिमीच्या तुकड्यात कापून घ्यावा लागतो आणि त्यानंतर चुना संपृक्तता नावाची प्रक्रिया असते जी 22 तासांची असते त्यामुळे सुरुवातीला तुम्ही व्हॅक्यूम डेसिकेटरमध्ये नमुना ठेवाल आणि त्याला परवानगी द्याल व्हॅक्यूमपर्यंत पोहोचण्यासाठी नंतर व्हॅक्यूम अंतर्गत आपण संतृप्त चुनाचे द्रावण भरू म्हणून संतृप्त चुनाच्या द्रावणात 1 लिटर द्रावणात 3 ग्रॅम कॅल्शियम हायड्रॉक्साईड असते म्हणून आपण हे कॅल्शियम हायड्रॉक्साईड द्रावणात बुडवू नंतर व्हॅक्यूम कॉंक्रिटमधील हवेचे फुगे काढून टाकण्यासाठी सुमारे 1 तास चालू ठेवला जाईल त्यानंतर नमुना ठराविक कालावधीसाठी डेसिकेटरच्या आत सब मर्ज्ड स्थितीत सुमारे 18 तास ठेवला जाईल तर ही या प्रयोगात समाविष्ट असलेली नमुना तयारी आहे ही जलद क्लोराईड प्रवेश चाचणी आहे चाचणी मोठ्या प्रमाणात स्वीकारली जाऊ शकते कारण या टिकाऊपणा चाचणीसाठी आवश्यक असलेल्या कमी कालावधीमुळे नमुना तयार करण्यासह संपूर्ण चाचणी आत करता येते 2 दिवसांचा कालावधी ही वास्तविक चाचणी सुमारे 6 तास चालते 6 तासांच्या शेवटी तुम्हाला थेट एक पॅरामीटर मिळेल जो काँक्रीटच्या गुणवत्तेचा प्रतिनिधी आहे त्यामुळेच ही चाचणी बांधकाम उद्योगात सर्रास वापरली जात आहे धन्यवाद तर पुढील प्रयोग जो आपण पाहणार आहोत तो सॉर्प्टिव्हिटी टेस्ट आहे जो नमुन्यातील पाणी शोषण दर दर्शवतो तर काँक्रीटच्या संरचनेवर अवलंबून तुम्हाला वेगळे मूल्यांकन करणे आवश्यक आहे जेव्हा तुम्ही एखाद्या स्ट्रक्चरचे मोजमाप करण्याचा प्रयत्न करत असाल तेव्हा रॅपिड क्लोराईड परमिएबिलीटीची पहिली चाचणी जी आपण पाहिली ती अधिक प्रबळ मापदंड आहे कॉंक्रिटमध्ये होणारी इतर सर्वात सामान्य वाहतूक वैशिष्ट्ये म्हणजे ओलावा त्यामुळे पाणी कॉंक्रिटमध्ये जाते आणि स्टीलच्या पृष्ठभागावर पोहोचते जे गंज होण्यासाठी देखील आवश्यक असते मग आपण काँक्रीट प्रणालीमध्ये ओलावा प्रवेश करण्यास कशी मदत करू सोर्प्टिव्हिटी टेस्ट नावाचा साधा सरळ पुढे केलेला प्रयोग म्हणजे क्यूबमधून तयार केलेला कॉंक्रिटचा नमुना आहे म्हणून हा 150 मिमी घनातून कोरलेला कॉंक्रिट दंडगोलाकार नमुना आहे नमुन्याचा व्यास सुमारे 70 मिमी आहे नमुन्याची जाडी आहे सुमारे 30 मिलीमीटर नमुना सुमारे 7 दिवस 50 डिग्री सेल्सिअस तापमानात ओव्हनमध्ये ठेवला जातो कंडिशनिंग काय करते ते म्हणजे नमुन्यातील आर्द्रता तुलनेने एकसमान पातळीपर्यंत पोहोचू देते त्यामुळे नमुना आतील अत्यंत कमी सापेक्ष आर्द्रतेसह नमुना कोरडा होतो आणि नंतर स्लीव्हवर ठेवला जातो त्यामुळे तुम्हाला पातळीप्रमाणे दोन बाही आवश्यक असतील नमुना ठेवण्यासाठी रेझर नंतर नमुना क्रमाने ठेवला जाईल म्हणून आपण नमुन्याच्या शीर्षस्थानी ओळख म्हणून काही चिन्हांकित करणे आवश्यक आहे आणि नंतर आपण ते कॅल्शियम हायड्रॉक्साईड द्रावणात बुडवतो जसे की नमुन्याच्या तळाशी 2 मि कॅल्शियम हायड्रॉक्साईड द्रावण आणि नंतर आपण नियमित वेळेच्या अंतराने नमुन्यातील वस्तुमान बदलाचे निरीक्षण करून आर्द्रतेचे प्रमाण मोजतो तर सॅम्पल योग्य स्थितीत आहे मला फक्त कॅल्शियम हायड्रॉक्साईड द्रावण घेऊ द्या मला फक्त कॅल्शियम हायड्रॉक्साईड द्रावण कंटेनरमध्ये ओतू द्या म्हणजे द्रावण एक संतृप्त कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे आपल्याला संतृप्त कॅल्शियम हायड्रॉक्साईड द्रावण वापरावे लागेल कारण तेथे अल्कली आणि हायड्रॉक्साईड आहेत आत आयन आहे त्यामुळे कॉंक्रिटच्या आत अल्कली आणि हायड्रॉक्सिल आयन आहेत जर कॉंक्रिटचे द्रावण संतृप्त नसेल तर कॉंक्रिटमधून आयन बाहेरील द्रावणात गळती होईल हे टाळण्यासाठी आपल्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईडसह संतृप्त द्रावण वापरावे लागेल म्हणून एकदा नमुना जागेवर आला की द्रावण असे भरावे लागेल की नमुन्याच्या तळापासून 2 मिमी पाण्याची पातळी नमुन्याच्या तळापासून 2 मिमी असेल म्हणून एकदा नमुना पाण्याच्या संपर्कात आला की नियमित वेळेच्या अंतराने आपल्याला नमुना मोठ्या प्रमाणात बदलणे आवश्यक आहे त्यामुळे वस्तुमान मोजावे लागेल तुम्ही नमुना घेऊन ते कोरड्या कापडाने पुसून घ्या पृष्ठभागावरील जास्तीचा ओलावा काढून टाकला जात आहे याची खात्री करा आणि नंतर नमुना वरच्या बाजूला ठेवा म्हणजे तुम्ही एक्सपोज पृष्ठभाग संतुलनाच्या संपर्कात आणू नका जेणेकरून तुम्ही कोणतीही वस्तू सोडू शकता ओलावा जो उचलला जातो आणि वस्तुमान खाली नोंदवतो हे बर्यापैकी लवकर केले पाहिजे आणि नमुना थोड्या वेळात द्रावणात परत ठेवावा लागेल तर त्यानुसार तुम्ही वेगवेगळ्या वेळेच्या अंतराने नमुन्याचे वस्तुमान मोजत राहा आणि एकदा का तुम्ही कालांतराने वस्तुमानात बदल घडवून आणलात वेळेचे वर्गमूळ तुम्ही त्या वक्रतेचा उतार घेता जो नमुन्यातील ओलावा शोषण्याचा दर असेल आता आपण कॉंक्रिटमधील वाढत्या खनिज मिश्रणासह शोषण मूल्यातील फरकाचा एक विशिष्ट आलेख प्रतिनिधी पाहू शकतो आपण पाहू शकतो की खनिज मिश्रणाच्या वाढत्या डोसमुळे शोषकतेचे मूल्य झपाट्याने कमी होते आणि आपले कंक्रीट पाण्याच्या प्रवेशास अधिक प्रतिरोधक बनते ही चाचणी बनते तुमच्याकडे जास्त आर्द्रता असलेल्या प्रकरणांमध्ये किनाऱ्यावरील बाजूंपासून काँक्रीटच्या संरचनांमध्ये ओलावा वाढत आहे किंवा सबस्ट्रक्चर सतत पाण्याच्या टेबलाखाली आहे आणि काँक्रीटच्या नमुन्यांमध्ये पाण्याची सतत हालचाल होत आहे अशा प्रकरणांमध्ये अधिक उपयुक्त आहे अशा प्रकरणांमध्ये आपल्या कार्यप्रदर्शन तपशीलामध्ये मोजता येण्याजोगे टिकाऊपणा पॅरामीटर म्हणून सॉर्टिव्हिटी मापन असणे हे वास्तविक एक्सपोजरच्या बाजूने अपेक्षित टिकाऊपणाच्या कामगिरीचे अधिक प्रतिनिधीत्व आहे चाचणी सुमारे 25 मिनिटे चालते ज्यामध्ये नमुना तयार करणे सुमारे 7 दिवस टिकते नमुना तयार करणे 7 दिवस असते आणि चाचणी सुमारे 20 30 मिनिटे टिकते हे पृष्ठभागाच्या शोषण दराचे बऱ्यापैकी सूचक आहे जे काँक्रीट संरचनांच्या गुणवत्ता नियंत्रणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त मापदंड बनते त्यामुळे जर तुम्ही अशा जागेवर बांधकाम करत असाल जिथे जास्त आर्द्रता असेल किंवा सतत ओलावा असेल विशिष्ट वातावरणात सतत पाऊस पडत असेल किंवा पाण्याच्या तक्त्याच्या खाली बांधलेली सबस्ट्रक्चर असेल तर या सर्व बाबतीत टिकाऊपणाचे तपशील म्हणून पाणी शोषण पॅरामीटर मापदंड अधिक सूचक आहे एक्सपोजर साइटवर अपेक्षित असलेल्या कामगिरीबद्दल धन्यवाद पुढे जाऊन आपण पुढील प्रयोग पाहणार आहोत जो गॅस परमिएबिलिटीवर आहे आपण क्लोराईड आधारित चाचणी आणि आर्द्रता आधारित चाचणी पाहिली आहे आणि गॅस देखील एक अतिशय गंभीर घटक बनतो उदाहरणार्थ आपण कार्बन डाय ऑक्साईड नमुन्यात प्रवेश करू शकतो स्टीलच्या पृष्ठभागावर पोहोचू शकतो आणि गंज सुरू करू शकतो म्हणून या गंभीर परिस्थितीत तुम्हाला कॉंक्रिटच्या गुणवत्तेला त्याच्या वायूच्या प्रवेशक्षमतेच्या वैशिष्ट्यांद्वारे मदत करणे आवश्यक आहे तर हे करण्यासाठी आपल्याकडे दक्षिण आफ्रिकन आधारित सेटअप आहे त्यामुळे यासाठी नमुना पुन्हा सुमारे 70 मिमी व्यासाचा आणि 30 मिमी जाडीचा आहे नमुना 150 मिमी क्यूबमधून कोरला जातो आणि नंतर कोड एका बाजूने सील केला जातो जेणेकरून दिशाहीन असेल हालचाल करा आणि नंतर सीलबंद नमुना 50 अंश सेल्सिअस ओव्हनमध्ये सुमारे 7 दिवसांसाठी पुन्हा ठेवला जाईल जेणेकरून नमुन्याच्या आत एकसमान ओलावा स्तर प्राप्त होईल किंवा तो खूप कोरड्या स्थितीत आणला जाईल कारण जेव्हा नमुना आत ओलावा असतो तेव्हा त्यातील वायूची परमिएबिलिटी कमी करणार आहे म्हणून एकदा तुम्ही ओव्हनमधून नमुना बाहेर काढल्यानंतर तुम्हाला तो खोलीच्या तापमानाला आणावा लागेल आणि नंतर त्याला स्टायरोफोम टेपने घेरावे लागेल जेणेकरून टेपच्या जवळ काहीतरी असेल जेणेकरून नमुना रबरच्या कॉलरमध्ये घट्ट धरून ठेवण्यासाठी पुरेसा धक्का द्या नमुनेदार रबर कॉलर ज्यामध्ये नमुना ठेवला जाईल हे सुनिश्चित करते की नमुना घट्ट स्थितीत ठेवला जातो आणि ओलावाची हालचाल फक्त एकाच दिशेने होते नमुना कॉलरच्या आत ठेवावा लागतो म्हणून तुम्हाला नमुना रबर कॉलरमध्ये पिळून घ्यावा लागेल म्हणून नमुना रबर कॉलरच्या एका टोकाला ठेवण्याची आवश्यकता आहे आणि नंतर रबर कॉलर मेटॅलिक स्लीव्हमध्ये ठेवली जाईल रबर कॉलर मेटॅलिक स्लीव्हमध्ये ठेवली जाईल ज्यामुळे रबर कॉलर स्थितीत असेल मग आपल्याला नमुना ओपीआय सेटअपमध्ये ठेवण्याची आवश्यकता आहे त्यामुळे नमुना स्थितीत ठेवला जाईल तुम्हाला ते घट्ट ठेवण्यासाठी झाकण घट्ट करावे लागेल आणि नंतर आपण ऑक्सिजन सोडू म्हणून आपण तळाशी असलेले चेंबर ऑक्सिजनने भरू आपण ते सुमारे 100 किलो पास्कल्सच्या दाबावर आणेल आणि आपण दर 30 मिनिटांनी मोजमापाच्या वारंवारतेनुसार सुमारे 6 तास नियमित अंतराने दबाव पातळी कमी होण्याचे निरीक्षण करत राहू त्यामुळे ही चाचणी तुमच्या 1418 परमिएबिलिटी सेलप्रमाणेच चालते त्यामुळे आपल्याकडे तळाशी प्रारंभिक दाब असतो आणि आपण ठराविक कालावधीत दाब कमी होण्याचे निरीक्षण करू त्यामुळे आता सिलेंडरच्या तळाशी असलेला दाब असलेला वायू काँक्रीटमधून फिरतो आणि इथे सोडला जातो आपल्याला 6 तासांच्या कालावधीसाठी दाबाचे निरीक्षण करावे लागेल आणि डार्सीच्या नियमाचा वापर करून आपण परमिएबिलिटी मूल्य मोजू काँक्रीट आणि एकदा का तुमच्याकडे परमिएबिलिटी मूल्य असेल तर परमिएबिलिटी मूल्याचे ऋण लॉगरिदम एक निर्देशांक मूल्य देईल ज्याला OPI मूल्य म्हणतात जे ऑक्सिजन परमिएबिलिटीनिर्देशांक आहे ऑक्सिजनपरमिएबिलिटी निर्देशांकाची श्रेणी 9 ते 12 च्या दरम्यान आहे जिथे दक्षिण आफ्रिकन मानकाने असे वर्गीकरण दिले आहे की जर तुमच्या कॉंक्रिटचा OPI निर्देशांक 10 असेल तर कॉंक्रिटची गुणवत्ता चांगली आहे जी ओपीआय निर्देशांक 9 पेक्षा कमी असताना पारगम्यतेसाठी खूप उच्च प्रतिकार आहे त्यांनी काँक्रीटचे अत्यंत पारगम्य असे वर्गीकरण केले आहे त्यामुळे या गुणात्मक वर्गीकरणाचा वापर काँक्रीटच्या गुणवत्तेचे प्रतिनिधित्व देखील केला जाऊ शकतो जो स्ट्रक्चरवर ठेवला आहे त्यामुळे कॉंक्रिटच्या मिश्रणाच्या प्रमाणात किंवा कॉंक्रिटच्या पाण्याच्या सिमेंटच्या प्रमाणानुसार रचना किती दाट आहे यावर अवलंबून तुमच्या कॉंक्रिटच्या आत वायू कोणत्या गतीने सरकतो आणि बाहेर पडतो यात फरक असेल तर तुम्हाला भिन्न परमिएबिलिटी वैशिष्ट्ये मिळतील जी या सेटअपचा वापर करून मोजता येतील आपण चाचणीबद्दल पाहिले असल्याने आपण गॅसपरमिएबिलिटी प्रयोगांमध्ये OPI ची रचना असलेल्या काही पेशी पाहू या फ्लाय ऍशेस आणि स्लॅगच्या वाढत्या डोससह आपण पाहू शकता की आपण OPI मूल्यामध्ये पद्धतशीर वाढ पाहू शकतो जे आपल्या सिस्टममध्ये फ्लाय एशेस आणि स्लॅगमुळे पॉझोलानिक प्रतिक्रिया होण्याचा सकारात्मक फायदा दर्शविते ज्यामुळे कॉंक्रिटचा गॅस परमिएबिलिटी प्रतिरोधक क्षमता सुधारते म्हणून आपण अनेक वैशिष्ट्ये पाहिली आहेत जी काँक्रीटवर मोजली जाऊ शकतात आपण क्लोराईड आधारित चाचणी पाहिली आहे आपण आर्द्रता आधारित चाचणी पाहिली आहे आणि शेवटी आपण गॅस आधारित चाचणी देखील पाहिली आहे ज्या वातावरणात काँक्रीट ठेवले आहे त्यावर अवलंबून आहे ज्या प्रकारची टिकाऊपणाची वैशिष्ट्ये मोजली जावीत ती निवडणे आवश्यक आहे आणि कार्यक्षमतेची वैशिष्ट्ये मोजणे आवश्यक आहे जी रचना ज्या वातावरणात बांधली गेली आहे त्यासाठी अधिक योग्य आहे आपल्याकडे विविध प्रकारच्या चाचण्या असल्याने ज्या वातावरणात रचना तयार केली जाते त्या वातावरणाची योग्य माहिती असणे आवश्यक आहे आणि विविध टिकाऊपणाच्या प्रयोगांची तपशीलवार माहिती देखील आवश्यक आहे विशिष्ट वातावरणात बांधलेली रचना त्यामुळे हे कार्यप्रदर्शन तपशील किंवा टिकाऊपणाच्या मापदंडाचा एक योग्य संच तयार करत आहे ज्याला विशिष्ट संरचनेसाठी मदत करणे आवश्यक आहे हे आधुनिक बांधकामात खूप महत्वाचे आहे धन्यवाद